तर आतापर्यंत आपण कॉम्प्रेशन मेंबरच्या च्या डिझाइन स्ट्रेंथ बद्दल चर्चा केली आहे याचा अर्थ आपल्याला समजलेल्या कॉम्प्रेशन मेंबरच्या स्ट्रेंथ ची गणना कशी करायची जर कॉम्प्रेशन मेंबरचे परिमाण म्हणजे मेंबर चे क्रॉस सेक्शनल परिमाण दिले गेले असेल आणि मेंबर चा प्रकार दिला गेला असेल तर आपण त्या मेंबर ची ताकद शोधू शकतो आज मी कॉम्प्रेशन मेंबर ची रचना कशी करायची यावर चर्चा करेन याचा अर्थ जेव्हा भार दिला जातो तेव्हा योग्य विभाग कसा शोधायचा आता योग्य विभाग शोधण्यासाठी प्रथम आपण कोणत्या प्रकारचे विभाग निवडणार आहोत हे ठरवावे लागेल तो I विभाग असू शकतो तो च्यानेल विभाग असू शकतो तो कोन विभाग असू शकतो तो बिल्ट अप विभाग असू शकतो म्हणून आवश्यकतेनुसार आपल्याला विशिष्ट प्रकारचा विभाग निवडावा लागेल तो बिल्ट अप विभाग किंवा विशिष्ट वैयक्तिक विभाग असू शकतो मग कोणत्या प्रकारचे साधन विभागाचे परिमाण काय असेल विभागाचा आकार किती असेल हे आपण कसे ठरवू येथे एक इटरेटिव प्रक्रिया आहे ज्याचे आपल्याला अनुसरण करावे लागेल कारण जर आपण डिझाइन स्ट्रेंथ ची गणना पाहिली तर Pd फोर्स कॉम्प्रेसिव्ह फोर्स डिझाइन पी डी आपल्याला माहित असलेल्या A e गुणिले F c d च्या बरोबरीची आहे आता आपल्याला A e माहित नाही कारण आपल्याला या विभागाचे परिमाण माहित नाही तर प्रभावी क्षेत्र आपल्याला माहित नाही तसेच आपल्याला मेंबरचा कॉम्प्रेसिव स्ट्रेस अलॉएबल अलोवेबल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस माहित नाही कारण तो स्लेंडरनेस गुणोत्तरावर अवलंबून असतो पुन्हा स्लेंडरनेस रेशो गायरेशनच्या त्रिज्येवर अवलंबून असतो गायरेशनची त्रिज्या या विभागाच्या परिमाणावर अवलंबून असेल तर दोन्ही प्यारामीटर अज्ञात आहेत आणि दोन्ही प्यारामीटर एकमेकांवर अवलंबून आहेत त्यामुळे केवळ विभागाचा आकार शोधण्यासाठी कोणतीही रेषीय प्रक्रिया नाही तर आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे एकतर आपल्याला काही विशिष्ट मार्गांचा विचार करावा लागेल आपल्याला विशिष्ट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस Fcd गृहित धरावा लागेल मग आपण आवश्यक क्षेत्र शोधू शकतो आणि नंतर पुन्हा आपण रचना किंवा थेट Fcd शोधू शकतो सामान्यतः आपण fcd ला 0 4 Fy ते 0 6 Fy सामान्यतः आपण विचारात घेतो तथापि याचा अर्थ असा आहे की ही एक चाचणी प्रक्रिया आहे म्हणजे सुरुवातीला आपण त्यापासून सुरुवात करू शकतो आणि नंतर आपण शेवटी समजून घेऊ शकू की आपण जे मेंबर निवडणार आहोत ते ठीक आहे की नाही जर ते ठीक नसेल तर परिणामांनुसार आपल्याला एकतर वाढवावे लागेल किंवा कमी करावे लागेल अन्यथा आपण हे लॅम्बडा मूल्य देखील विचारात घेऊ शकतो की गायरेशनची त्रिज्या आहे आता जर आपल्याला गायरेशनची त्रिज्या माहित असेल तर तक्ता 9 वरून आपण एफ चे मूल्य शोधू शकतो तर एकतर आपण गायरेशनची त्रिज्या निवडू शकतो किंवा आपण थेट Fcd निवडू शकतो मग आपल्याला जावे लागेल आता आपण कोणत्या पायऱ्या पाळल्या पाहिजेत ते पाहूया तर मी येथे अशा पायऱ्या लिहिल्या आहेत ज्या कॉम्प्रेसिव्ह मेंबरची रचना करण्यासाठी पाळल्या जाऊ शकतात प्रथम आपण काय करू शकतो जे योग्य रचना कॉम्प्रेशन स्ट्रेस Fcd असे गृहीत धरते ते 0 4 Fy 0 6 Fy असू शकते आता जर स्लेंडरनेस रेशो कमी असेल तर आपण थोडी जास्त बाजू विचारात घेऊ शकतो जर स्लेंडरनेस रेशो जास्त असेल तर आपण खालच्या बाजूचा विचार करू शकतो परंतु आपल्याला स्लेंडरनेस रेशो माहित नाही परंतु आपल्याला माहित आहे की मेंबरची प्रभावी लांबी किती आहे म्हणून जर मेंबर ची लांबी जास्त असेल तर आपल्याला कमी मूल्य निवडावे लागेल आणि जर प्रभावी लांबी कमी असेल तर आपण उच्च मूल्य देखील निवडू शकतो तर अशा प्रकारे आपण सुरुवात करू शकतो मग आपण त्या प्रभावी विभागीय क्षेत्राचे काय शोधू शकतो म्हणून जर आपण विशिष्ट Fcd मूल्य गृहीत धरले तर पुढील टप्प्यात आपण प्रभावी विभागीय क्षेत्र Ae शोधू शकतो आता एकदा आपल्याला Ae सापडला की आपण P 6 मधील योग्य विभाग शोधू शकतो एक विभाग निवडायचा आहे जो आवश्यक प्रभावी क्षेत्र देतो आणि नंतर किमान R मोजतो याचा अर्थ प्रभावी क्षेत्रातून आपण योग्य विभाग शोधू शकतो याचा अर्थ तो कोन विभाग असो किंवा चॅनेल विभाग जो आपल्याला प्रथम निवडायचा आहे मग कोणता विभाग अधिक आहे याचा अर्थ असा आहे की कोणत्या विभागाचे क्षेत्रफळ यापेक्षा जास्त आहे जे आपल्याला शोधायचे आहे मग आपण तो विशिष्ट विभाग निवडू शकतो मग जर आपण एखादा विशिष्ट विभाग निवडला तर आपण त्या मूल्याचे किमान R शोधू शकतो आणि ते देखील आपण थेट P 6 मधील टेबलमधून शोधू शकतो किंवा जर आपण बिल्ट अप विभाग वापरला तर आपल्याला गणना करण्याचे मार्ग शोधावे लागतील आणि आपल्याला ते शोधावे लागेल पुढील पायरी म्हणजे आपण प्रभावी लांबी जाणून घेऊ शकतो तर आपण स्लेंडरनेस रेशो शोधू शकतो कारण जर आपल्याला n स्थिती माहित असेल आणि नंतर आपण प्रभावी लांबी शोधू शकतो आणि नंतर L बाय R किमान गुणोत्तर म्हणजे स्लेंडरनेस रेशो आता जर मला स्लेंडरनेस रेशो माहित असेल तर मी थेट टेबल 9 वरून Fcd चे मूल्य शोधू शकतो किंवा Fcd चे मूल्य मी मोजू शकतो आणि एकदा FCDचे मूल्य मोजले की आपण भार वाहून नेण्याची क्षमता शोधू शकतो आता जर भार वाहून नेण्याची क्षमता बाह्य भार Pd पेक्षा जास्त असेल तर आपण म्हणू शकतो की मेंबर ठीक आहे म्हणजे आपण निवडलेला कोणताही विभाग ठीक आहे अन्यथा आपल्याला एक उच्च विभाग निवडावा लागेल आणि आपल्याला पुन्हा तिसऱ्या टप्प्यावर जावे लागेल आणि नंतर आपल्याला एक उच्च विभाग वाहून नेण्याची क्षमता बाह्य शक्तीपेक्षा बरीच जास्त असेल तर आपल्याला मेंबर चा आकार कमी करावा लागेल कारण अन्यथा तो अधिक पुराणमतवादी असेल तर तो आर्थिकदृष्ट्या अयोग्य असेल तर ते आर्थिक बनवण्यासाठी आपल्याला एक विभाग अशा प्रकारे निवडावा लागेल की बाह्य शक्ती आणि रचना कॉम्प्रेसीव फोर्स कमी अधिक प्रमाणात समान येत असेल आणि रचना कॉम्प्रेसिव फोर्स बाह्य शक्तीपेक्षा किंचित जास्त असेल तर ती इकॉनॉमिक असेल तर अशा प्रकारे पुनरावृत्ती प्रक्रियेद्वारे आपण कॉम्प्रेसिव मेंबर ची रचना करू शकतो आता लॅम्बडा मूल्य शोधण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे Fcd च्या जागी एखादी व्यक्ती लॅम्बडा निवडू शकते जी या तक्त्यात दिली आहे अंदाजे आपण स्लेंडरनेस रेशो मूल्याचा हा संच निवडू शकतो सिंगल अँगल सेक्शनप्रमाणे आपण स्लेंडरनेस रेशो 100 ते150 म्हणून निवडू शकतो चॅनेल सेक्शनच्या बाबतीत सिंगल चॅनेल सेक्शन 90 ते 150 निवडले जाऊ शकते जर दुहेरी कोन असेल तर दुहेरी चॅनेल साठी 80 ते 120 असेल तर स्लेंडरनेस गुणोत्तर मूल्य 40 ते 80 पेक्षा खूपच कमी मानले जाऊ शकते त्याचप्रमाणे सिंगल आय सेक्शन विभाग 80 ते 150 डबल आय सेक्शन विभाग 30 ते 60 तर या L बाय R मूल्यापासून आपण तक्ता 9 वरून F c d मूल्य शोधू शकतो आणि नंतर आपण विशिष्ट विभाग शोधू शकतो आणि नंतर आपण पुन्हा पुनरावृत्ती करू शकतो तर मी हे उदाहरण पाहिल्यास हे स्पष्ट होईल आता मी कॉम्प्रेसिव्ह मेंबरची रचना करण्यासाठी एक उदाहरण दिले आहे आता रचना करा जर मी येथे 250 किलो न्यूटनचा अक्षीय भार वाहून नेणाऱ्या कॉम्प्रेसिव मेंबर ची रचना केली तर मेंबर ची प्रभावी लांबी 3 मीटर आहे बरोबर आणि आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ताऱ्याच्या दिशेने दोन समान कोनांसह मेंबर ची रचना करा आता आकृतीमध्ये ओरिअनटेशन दर्शविले गेली आहे आता रचना करण्यापूर्वी काही गोष्टी आधीच सांगितल्या गेल्या आहेत जसे की आपल्याला एक समान कोन विभाग दोन समान कोन विभाग निवडावा लागेल एक समान कोन नाही एक समान कोन विभाग दोन समान कोन विभाग आणि तो स्टार ओरिएंटेशन असेल आपण कॅसेट प्लेटच्या विरुद्ध बाजूस कॅसेट प्लेटच्या एकाच बाजूला दोन कोन विभाग वापरू शकतो परंतु या ठिकाणी असे नमूद केले आहे की आपल्याला ते स्टार ओरिएंटेशन बनवावे लागेल आणि आपल्याला समान कोन विभाग वापरावा लागेल तर त्यानुसार आपण शोधण्याचा प्रयत्न करू आता जर स्टार अँगल सेक्शन स्टार ओरिएंटेशनमध्ये वापरला गेला असेल जर अँगल सेक्शन वापरले गेले असतील तर तुम्हाला दिसेल की आपण I x x चीं किंमत I u y व्हॅल्यू शोधू शकतो त्याचप्रमाणे I u u आणि I v v आता यावरून आपण पाहू शकतो की मायनर अक्ष v v असेल माफ करा मायनर अक्ष येथे u u असेल या ठिकाणी बरोबर तर मला Ruu शोधावे लागेल जे किमान असेल मला Ruu मूल्य शोधावे लागेल आणि uu बद्दल ते प्रथम बकल करेल तर मला uu अक्षाबद्दलच्या एकत्रित विभागाच्या जडत्वाचा क्षण आणि नंतर uuअक्षाबद्दलच्या जिरेशनची त्रिज्या शोधावी लागेल मग मला स्लिम डायनॅमिक रेशो शोधावा लागेल आता आपण रचना प्रक्रियेतून जाऊया तर प्रथम मी FCd मूल्य शोधू शकतो म्हणजे मी योग्यFcd मूल्य गृहीत धरू शकतो जे 0 सांगितले गेले होते 4 F y ते 0 6 F yआता 0 5fy म्हणा म्हणून जर मी fcd 0 5fy म्हणून वापरला तर 5 fy म्हणजे 0 5 गुणिले 250 म्हणजे 125 Mpa तर Ae आवश्यक क्षेत्र जे मी शोधू शकतो ते Pd Pd 250 किलो न्यूटन बाय Fcd Fcd मूल्य 125 आहे तर यावरून मी 2000 मिलिमीटर चौरस शोधू शकतो याचा अर्थ असा की Ae 2000 मिलिमीटर चौरस असेल म्हणजे एक कोनाचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र सुमारे 2000 बाय 2 म्हणजे 1000 मिलिमीटर चौरस असावे 1000 मिलिमीटर चौरस असावे तर मला एक विभाग पाहावा लागेल म्हणजे कोन विभाग जेथे क्षेत्र 1000 मिलीमीटर चौरस पेक्षा थोडे जास्त आहे आणि तो समान कोन विभाग असावा लागेल तर SP 6 च्या तक्ता 3 वर येत असताना मी एक विभाग शोधू शकतो जो 90 बाय 90 आहे जो 6 ने एक समान विभाग आहे जर मी त्याचा वापर केला तर त्याचे क्षेत्रफळ 1047 होत आहे जे 1000 पेक्षा किंचित जास्त आहे तर अशा प्रकारे मी एक कोन विभाग निवडला आहे आणि आता मी SP 6 पासून Cx C y इत्यादींचे मूल्य शोधू शकतो तर C x C y मी 24 2 Rx आणि R y हा कोन समान कोन विभाग म्हणून शोधू शकतो तर मी याचा अर्थ असा करू शकतो की R x आणि R y समान असतील जे 27 7 आहे आणि Ru मूल्य 35 आहे आणि Rv मूल्य 17 हे वैयक्तिक कोन विभागाचे गुणधर्म आहेत आता मला संयुक्त विभागाची मालमत्ता शोधायची आहे तर एकत्रित विभागाचा गुणधर्म ए डॅश म्हणून आढळू शकतो एकत्रित विभागाचे क्षेत्रफळ 2 गुणिले 1047 असेल जे 2094 असेल आणि आपण गुसेट प्लेटचा वापर करूया आणि त्याची जाडी 10 मिमी आहे ठीक आहे तर जर आपण 10 मि ची गसेट प्लेट वापरली तर मी Ix मूल्य शोधू शकतो तर मी x ला 2 गुणिले I x अधिक A गुणिले C x अधिक t g भागिले 2 पूर्ण वर्ग असे दर्शवितो

तर जर आपण कोणाचे ओरिएंटेशन पाहिले तर ते असे काहीतरी आहे तर गुसेट प्लेटची ही जाडी 10 मिमी आहे बरोबर तर I x मी अशा प्रकारे शोधू शकतो I x म्हणजे या दिशेने I x आणि I y या दिशेने असतील आणि I x आणि I y समान असतील तर I x म्हणजे एकत्रित विभाग शोधूया तर येथे मी r डॅश x शोधू शकतो कारण मी x बाय A डॅश करतो तर मी x बाय A डॅश म्हणजे 2 A तर हे I डॅश x म्हणजे 2 I x म्हणून आढळू शकते तर मी 2 गुणिले I x अधिक A गुणिले C x अधिक t g भागिले 2 पूर्ण वर्ग भागिले 2 A शोधू शकतो तर यावरून मी I x भागिले A अधिक C x अधिक t g भागिले 2 पूर्ण चौरस शोधू शकतो तर I x भागिले A म्हणजे R x वर्ग तर R x वर्ग अधिक तर हे वर्गमूळ असेल तर R x वर्ग अधिक C x अधिक t g भागिले 2 संपूर्ण वर्ग तर R x डॅश फक्त मी या सूत्रावरून शोधू शकतो तर R x डॅश फक्त R y डॅश बरोबर समान होईल R x मूल्य 27 आहे 7 सी एक्स 24 आहे 2 टी म्हणजे 10 तर यावरून मी R x डॅश किंवा R y डॅश 40 म्हणून शोधू शकतो 25 मिलिमीटर आता त्याचप्रमाणे Rv डॅश आढळू शकतो Rv डॅश त्याच पद्धतीने असेल मी शोधू शकतो की Rv डॅशचे मूल्य Rv वर्ग अधिक 2 गुणिले Cy अधिक tg भागिले 2 संपूर्ण वर्ग इतके आहे तर यावरून मी R v 5 वर्ग अधिक 2 गुणिले 24 2 अधिक 10 भागिले 2 पूर्ण वर्ग म्हणून शोधू शकतो तर यातून Rv डॅशचे मूल्य 44 85 असेल मिलीमीटर आणि Ru डॅश फक्त Ru बरोबर असेल Ru डॅश Ru असेल तर ते 35 मिलीमीटर असेल तर आपण R x डॅश R y डॅश R u डॅश R v डॅश शोधू शकतो तर या 4 पैकी किमान आर मिळवता येतो तर किमान आर मुळात Ru किंवा Ru डॅश असेल जे 35 बरोबर असेल आणि प्रभावी लांबी Le आपण 0 म्हणून शोधू शकतो 85 L म्हणजे 0 85असेल गुणिले 3000 म्हणजे 2550 तर एकदा आपल्याला प्रभावी लांबीचे मूल्य सापडले की मी त्रिज्या लॅम्बडा स्लेंडरनेस गुणोत्तर शोधू शकतो तर स्लेंडरनेस रेशो L e भागिले R किमान असेल तर Le 2550 आहे आर किमान 35 आहे तर यावरून मी 72 86 असे मूल्य शोधू शकतो जे अलावेबल स्लेंडरनेस गुणोत्तरापेक्षा कमी आहे तर हे आपल्याला माहित आहे की हा एक कोन विभाग आहे तर बक्लिंग वर्ग सी वापरला जाईल तर FCD चे मूल्य शोधण्यासाठी तक्ता 9 C योग्य असेल तर FCD मूल्य मी तक्ता 9 सी पासून शोधू शकतो जे Fy 250 शी संबंधित आहे जे 152 वजा 136 गुणिले 10 गुणिले 2 86 असेल हे 72 86 आहे तर हे 70 साठी लॅम्बडा आहे आणि हे 80 साठी लॅम्बडा आहे तर इंटरपोलेशन द्वारे आपण 147 42 म्हणून मूल्य शोधू शकतो MPa बरोबर तर FCD मूल्य आपल्याला 147 42 म्हणून मिळू शकते तर मेंबरची स्ट्रेंथ Ae गुणिले Fcd मध्ये आढळू शकते तर 147 42 हेFcd मूल्य आहे आणि A e हे 2094 आहे तर हे 308 7 किलो न्यूटन येत आहे तर मेंबर सुरक्षित आहे कारण तो 250 किलो न्यूटनपेक्षा जास्त आहे तर आपण येथे काय पाहू शकतो की आपण विशिष्ट Fcd मूल्य गृहीत धरले आहे आणि Fcd मूल्याच्या आधारे आपल्याला एक विशिष्ट विभाग सापडला आणि तो विशिष्ट विभाग शोधल्यानंतर आपण त्या विभागाची स्ट्रेंथ शोधण्याचा प्रयत्न करतो आणि आपण पाहू शकतो की त्या विभागाची स्ट्रेंथ 308 7 किलो न्यूटन आहे जे लागू केलेल्या भारापेक्षा खूप जास्त आहे म्हणून जरी मेंबर सैद्धांतिकदृष्ट्या सुरक्षित असला तरी आपण काय केले पाहिजे आपण मेंबर चा आकार कमी केला पाहिजे आणि तो कोणत्या मेंबर मध्ये किरकोळ सुरक्षित असेल हे आपण पाहिले पाहिजे तर आता ते पूर्ण झाल्यावर समजा आपण हे सुरक्षित करत आहोत आणि आपण हा विभाग वापरत आहोत म्हणून जर हा विभाग वापरला गेला तर आपल्याला जे काही सापडले आहे ते वापरले गेले आहे तर आपल्याला टॅक वेल्डिंगसाठी जावे लागेल कारण दोन विभाग आहेत जे योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हाताळले पाहिजेत म्हणून लांबीच्या बाजूने स्थानिक बकलिंग टाळण्यासाठी आपल्याला कलम 7 1 नुसार टॅक वेल्डिंग प्रदान करणे आवश्यक आहे 1 कलम 7 1 लॅम्बडा e चे मूल्य 0 6 लॅम्बडा पेक्षा कमी असले पाहिजे तर लॅम्बडा e म्हणजे स्थानिक बकलिंगसाठी लॅम्बडा ई म्हणजे दोन टॅक वेल्डिंग दरम्यान लॅम्बडा e शोधणे आवश्यक आहे आणि ते 0 6 गुणिले लॅम्बडा पेक्षा कमी असावे लागेल किंवा 40 जे कमी असेल तर या ठिकाणी हे मूल्य 0 6 गुणिले 72 8येत आहे म्हणजे 73 माफ करा 43 72 किंवा 40 जे कमी असेल ते तर आपण लॅम्बडा e मूल्य 40 म्हणून विचारात घेऊ शकतो ठीक आहे तर लॅम्बडा e मूल्य 40 आहे जर हे S स्पेस Eअसेल तर मी लॅम्बडा e हे बाय Rv म्हणून शोधू शकतो Rv ही जिरेशनची त्रिज्या आहे म्हणजे जिरेशनची किमान त्रिज्या आहे तर ते 40 असावे लागेल तर जर मी याचा विचार केला तर मी S चे मूल्य लॅम्बडा e गुणिले Rv म्हणून शोधू शकतो जे 40 गुणिले Rv आहे Rv ही प्रत्येक मेंबर ची किमान त्रिज्या जी 17 तर हे 700 मि असेल याचा अर्थ जेव्हा मेंबर्सना स्पर्श केला जातो उदाहरणार्थ ते येथे स्पर्श केला जातो तर हे अंतर 700 असेल आणि आता आपल्याला टॅक वेल्डिंग म्हणजे जर आपण वेल्डिंग केले तर मला वेल्डिंगचा आकार शोधावा लागेल तर आपल्याला माहित आहे की वेल्डची रचना ट्रान्सव्हर्स फोर्स चा प्रतिकार करण्यासाठी केली गेली पाहिजे आणि ट्रान्सव्हर्स फोर्स 2 5 टक्के मानली जाते भार तर 2 5 टक्के भार म्हणजे 2 5 गुणिले 250 गुणिले 100 म्हणजे 6 25 किलो प्रति सेकंद म्हणजे मला हा आडवा भार वाहून नेण्यासाठी वेल्डची रचना करावी लागेल तर जर आपण वेल्डचा 5 मिमी वेल्ड आकार 5 मिमी म्हणून वापरला तर मी वेल्डची लांबी शोधू शकतो तर वेल्डची लांबी P बाय Te गुणिले Fu बाय रूट 3 गॅमा mw तर जर मी P चे मूल्य 6 25 ठेवले तर आडवा भार जो 2 5 अक्षीय भार PTe च्या 0 7 गुणिले S म्हणजे 5 वेल्ड आकार Fu हा मूळ 3 गॅमा mw द्वारे 410 आहे आपण 1 25 विचारात घेऊ शकतो 25 मऊ वेल्डचा वापर तर ते 9 मी होत आहे तर वेल्डची लांबी 9 43मि किंवा 10 मि म्हणजे आपण 5 मि आकाराचे टॅक वेल्डिंग देऊ शकतो ज्याची लांबी 5 मि आकाराची आणि 10 मि लांबीची आणि 700 मि अंतर असलेली आहे हेच आपल्याला योग्य करायचे आहे तर टॅक वेल्डिंग कसे बनवायचे आणि टॅक वेल्डिंगसाठी वेल्ड वितरण वेल्डचा आकार आणि वेल्डची लांबी कशी शोधायची हे आपण येथे पाहिले आहे आता मी एक सेकंद आधी जे सांगणार होतो ते मी पुन्हा सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण पाहिले आहे की भार 250 किलो न्यूटन येत आहे तर जेव्हा जेव्हा आपण येथे गृहित धरतो तेव्हा आपल्याला भार वाहून नेण्याची क्षमता 308 7 किलो न्यूटन इतकी मिळते याचा अर्थ आर्थिक विभाग मिळवण्यासाठी आपल्याला डिझाइन ची पुनरावृत्ती करावी लागेल कारण जर आपण हा विभाग वापरला तर तो आर्थिक विभाग नसेल तर पण हे एक कंटाळवाणे काम आहे त्यामुळे स्वतःहून एखादा कार्यक्रम तयार करणे आणि त्याचा वापर करणे नेहमीच चांगले असते जर आपण एखादा प्रोग्राम तयार केला आणि आपण एक आर्थिक विभाग शोधू शकतो कारण जर आपण अल्गोरिदम योग्य प्रकारे तयार केला तर प्रोग्रामिंगमध्ये आवश्यक प्रमाणात पुनरावृत्ती आपोआप केली जाईल तर आपल्याला काहीही करण्याची गरज नाही म्हणजे एकदा आपण एखादा प्रोग्राम विकसित केला की आपण एक आर्थिक विभाग शोधू शकतो कारण संगणकाच्या अल्गोरिदममध्ये पुनरावृत्ती केली जाईल तर पुनरावृत्तीद्वारे तो शोधेल की इतका बाह्य भार उचलण्यासाठी कोणता विभाग सर्वोत्तम असेल तर येथे मी फक्त एक प्रात्यक्षिक दाखवणार आहे जे तुम्ही पाहता की मी एक कार्यक्रम विकसित केला आहे म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांनी मॅटलॅब चा वापर करून कॉम्प्रेशन मेंबर च्या रचनेसाठी एक कार्यक्रम विकसित केला आहे आणि तो ग्राफिकल युजर इंटरफेस आधारित कार्यक्रम विकसित केला आहे तर तेथे हा कार्यक्रम दर्शविला गेला आहे की 50 किलो न्यूटनचा घटक भार वाहून नेण्यासाठी एकल आणि विसंगत स्ट्रटची रचना करा तर भार 50 किलो न्यूटन आहे आणि त्याच्या सांध्यामधील अंतर 2 मीटर आहे असे गृहीत धरा f y चा 250 MPa म्हणून वापर करा तर या डेटासह आपण आवश्यक विभागीय क्षेत्र कसे शोधायचे ते पाहू तर पहिल्या पृष्ठावरील कार्यक्रमाचा हा GUI आहे तो तुम्हाला येथे वेगळा पर्याय दर्शवेल आपण फक्त तीन पर्याय तयार केले आहेत सिंगल अँगल विभाग आहे दुसरा त्याच बाजूला डबल अँगल विभाग आहे आणि या तीन ठिकाणी विरुद्ध बाजूला डबल अँगल विभाग आहे आपण इतर ठिकाणी प्रोग्राम विकसित केला आहे जो आपल्याला विकसित करायचा आहे तर ज्यांना विकसित करायचे आहे ते अल्गोरिदम अशा प्रकारे बनवू शकतात की कोन विभागाचे भिन्न प्रकारचे ओरेंटेशन वापरले जाऊ शकते तर या ठिकाणी असे सांगितले जाते की एक कोन विभाग तर आपल्याला सिंगल अँगल सेक्शनवर क्लिक करावे लागेल नंतर तो या प्रकारचा विभाग दर्शवेल आणि नंतर जर आपण इनपुट मूल्ये प्रविष्ट करा वर क्लिक केले तर ते पुढील पृष्ठावर जाईल पुढील पृष्ठावर तुम्हाला दिसेल की घटक भार प्रत्यक्षात 50 किलो न्यूटन होता आणि संपीडन सदस्याची प्रभावी लांबी 2 मीटर दिली गेली होती जी 2000 मिलीमीटर आहे अपूर्णता घटक कारण तो कोन विभाग आहे तर अपूर्णता घटक देखील तक्ता 7 वापरून दिला जाऊ शकतो तर तक्ता 3 नुसार जास्तीत जास्त प्रभावी स्लेंडरनेस गुणोत्तर परिभाषित केले जाऊ शकते मग गसेट प्लेटची जाडी जर आपण दुहेरी कोन विभाग वापरणार आहोत तर आपल्याला गसेट प्लेटची जाडी द्यावी लागेल अन्यथा आपण 0 प्रदान करू शकतो कारण आपण कोणतीही गसेट प्लेट वापरत नाही मग आपण तो समान कोन विभाग किंवा असमान कोन विभाग आहे की नाही हे निवडू शकतो जर असमान कोन विभाग असेल तर पुन्हा आपल्या कडे एक पर्याय आहे की आऊटस्टँडिंग लेग मोठा आहे किंवा कनेक्टेड लेग मोठा आहे ज्याचा अर्थ असा आहे की आपण त्या ओरिएंटेशन नुसार निवडणार आहोत आणि त्यानुसार गणना केली जाईल मग तक्ता 5 नुसार भौतिक सामर्थ्य म्हणजे भौतिक सामर्थ्य गॅमा m 0 चा घटक जो आपण येथे क्लिक केल्यास मोजला जाईल जर आपण चेक बॉक्स स्वयंचलितपणे दिला तर ते मूल्य घेईल अन्यथा आपण आपले निवडलेले मूल्य देखील ठेवू शकतो त्याचप्रमाणे Fe 410 श्रेणीच्या पोलादाचा जर तुम्ही वापर केला तर आपोआप त्याची अंतिम टेन्साईल स्ट्रेंथ आणि इल्ड स्ट्रेंथ दर्शविली जाईल अन्यथा आपण स्वतःदेखील प्रदान करू शकतो मग आपल्याला पुढच्या ठिकाणी जायचे आहे म्हणून जर आपण पुढे गेलो तर या प्रकारचे पृष्ठ येईल जिथे आपण प्रदान केलेला डेटा दर्शविला गेला आहे आता जर आपल्याला असे दिसले की जर काही डेटा चुकून केला गेला असेल तर चुकून जर आपण काही डेटा दिला असेल तर आपण परत जाऊ शकतो आणि आपण योग्य डेटा प्रदान करू शकतो अन्यथा आपण विचारू शकतो म्हणजे आपण चेक या विशिष्ट विभागावर क्लिक करू शकतो एखादा विशिष्ट विभाग तपासा म्हणजे जर आपण येथे क्लिक केले तर ते SP 6 मध्ये उपलब्ध असलेला वेगळा विभाग दर्शवेल तर आपण एक विशिष्ट विभाग तपासू शकतो उदाहरणार्थ ISA 90 बाय 90 बाय 10 आता जर ते ठीक असेल तर ते ठीक दिसेल अन्यथा ते असुरक्षित असल्याचे दर्शवेल आणि जर आपण यावर क्लिक केले तर आर्थिक विभाग सापडेल तर तो कमीत कमी एका भागापासून सुरू होईल आणि प्रत्येक ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाढत जाईल आणि ते तपासेल की ते ठीक आहे की नाही जर ते ठीक नसेल तर ते पुढील उच्च आवृत्तीसाठी जाईल आणि नंतर ते पुन्हा तपासेल तर अशा प्रकारे बरीच पुनरावृत्ती होईल आणि शेवटी ते आर्थिक विभाग शोधून काढेल अशा प्रकारे कार्यक्रम चालतो म्हणून जर आपण एखादा विशिष्ट विभाग निवडला जो आपण बनवू शकतो तर हे आउटपुट आहे जर आपण येथे पाहिले की 75 बाय 75 बाय 6 विभाग निवडला गेला आहे आणि हे इनपुट दिले गेले आहे आणि आउटपुटमध्ये असे दर्शविले गेले आहे की FCD मूल्य येत आहे आणि डिझाइन स्ट्रेंथ 59 43 येत आहे तर बाह्य शक्ती 50 किलो न्यूटन होती तर किंचित जास्त मूल्य येत आहे आणि अशा प्रकारे प्रभावी स्लेंडरनेस रेशो देखील 137 येत आहे आणि स्वीकार्य स्लेंडरनेस रेशो 180 होता तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती मूल्ये शोधू शकते तर या कार्यक्रमाच्या प्रात्यक्षिकावरून मला जे म्हणायचे होते ते म्हणजे मॅटलॅब कोड लिहिणे खूप सोपे आहे जर तुम्हाला रचना पद्धती माहित असेल जर तुम्हाला कॉम्प्रेशन मेंबर च्या डिझाइन स्ट्रेंथ ची गणना कशी करायची हे माहित असेल तर ते प्रोग्राममध्ये लिहिले जाऊ शकते आणि नंतर काही लूप प्रदान करून आपण वेगवेगळ्या विभागासह प्रयत्न करू शकतो आणि शेवटी आपण चाचणी आणि त्रुटी पद्धतीद्वारे योग्य विभाग शोधू शकतो तर एकदा जर आपण अशा प्रकारचा प्रोग्राम विकसित केला तर पुढे आपण फक्त वापरू शकतो की आपल्याला दुसरे काहीही करण्याची गरज नाही अन्यथा प्रत्येक वेळी जर आपल्या हातात कार्यक्रम नसेल तर आपल्याला प्रत्येक वेळी गणना करावी लागेल जे डिझाइन अभियंता आहेत जे त्यांच्यासाठी डिझाइन फर्ममध्ये काम करत आहेत त्यांना प्रत्येक वेळी एखाद्या विशिष्ट मेंबर ची रचना करण्यासाठी गणना करावी लागते परंतु एकदा आपण कस्टमाईझ्ड कार्यक्रम विकसित केला की आपल्याला प्रत्येक वेळी इतके प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते फक्त कार्यक्रम योग्यरित्या चालवून आपण उपाय शोधू शकतो तर हे सर्व कॉम्प्रेशन मेंबर च्या रचनेबद्दल आहे ज्याला आपण सिंगल मेंबर सिंगल कॉम्प्रेशन मेंबर चा संदर्भ देतो किंवा फक्त एक कोन विभाग किंवा दुहेरी कोन विभाग याचा अर्थ असा आहे की आपण हे करू दुसऱ्या दिवशी आपण बिल्ट अप सेक्शन म्हणजे बिल्ट अप सेक्शनची रचना कशी करावी हे शोधण्याचा प्रयत्न करू आणि बिल्ट अप सेक्शनच्या रचनेसाठी आपल्याला लेसिंग किंवा बॅटनिंग सिस्टमचा वापर करून मेंबर ला त्याच्या उंचीवर किंवा लांबीवर बांधणे आवश्यक आहे ज्याची चर्चा पुढील वर्गात केली जाईल